आता आम्ही pMOS ट्रान्झिस्टरचा वापर करून एक कॉमन सोर्स एम्पलीफायर तयार करू स्पष्टीकरणासाठी मी एक pMOS ट्रान्झिस्टर वापरेन ज्याचे µpcox प्रोडक्ट 25 µA V2 आहे आणि मी WL4 निवडेल तर याच्याकडे काय आहे µpcoxWL 100 µAV2 nMOS ट्रान्झिस्टर प्रमाणेच तर हे सोयीस्कर आहे आम्ही आधीच गणित केलेले आणि इतरही निकाल वापरू शकतो आणि मी असेही समजू शकतो की pMOS ट्रान्झिस्टरची थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 V आहे पुन्हा nMOS ट्रान्झिस्टर प्रमाणेच आहे परंतु कृपया हे लक्षात ठेवा की µpcox µncox भिन्न असेल आणि ते या अचूक गुणोत्तर 1 4 मध्ये नसतील आणि हे WL सुद्धा जर आपण इंटिग्रेटेड सर्किट डिझाइन करत असाल ती व्हेरिएबल असेल तर आपल्याकडे WL असू शकते जे एक किंवा त्यासारखे खूप लहान असेल आणि आपल्याकडे 1000 आणि अगदी 10000 वगैरे असू शकतात परंतु आम्ही या पॅरामीटर्सचा अंदाज घेऊ नक्कीच WLच्या इतर कोणत्याही मूल्यांसाठी आपण सहजतेने पॅरामीटर्सची गणना करण्यास सक्षम असावे आणि मी गृहित धरतो की gm मला 200 µS आवश्यक आहे म्हणून आम्ही या 100 µAV2च्या Kn ची गणना केली आणि VTP 1 व्होल्ट आहे तरतुम्हाला असे आढळेल की सोर्स गेट व्होल्टेज 3 व्होल्ट असणे आवश्यक आहे आणि VSD ≥ 2 V सापडेल तो सॅच्युरेशन रिजन मध्ये राहण्यासाठी nMOS प्रमाणेच कारण आता व्होल्टेजेस इतर मार्गांनी घोषित केले जातील तर गोंधळ होऊ देऊ नका त्याचप्रमाणे nMOS प्रमाणे जर हा व्होल्टेज जर हा फरक खूपच लहान झाला तर जर फरक कमी झाला तर हा ट्रायोड रिजन मध्ये जाईल जर फरक मोठा असेल तर तो सॅच्युरेशन रिजन मध्ये असेल nMOS च्या बाबतीत आपण अचूक मूल्यांची गणना करू शकता ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेजच्या खाली जाऊ शकते परंतु 1 थ्रेशोल्ड व्होल्टेज पेक्षा जास्त नाही pMOS च्या बाबतीत ड्रेन व्होल्टेज गेट व्होल्टेजच्या वर जाऊ शकतो परंतु 1 थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त नाही तर सॅच्युरेशन स्थितीचा अर्थ असा आहे पहिली पायरी म्हणजे एखाद्या nMOS ट्रान्झिस्टर प्रमाणेच बायस करणे आम्ही केवळ स्पष्टीकरणासाठी कॉन्स्टंट VGS0 बायसिंग वापरतो तर आम्हाला VSG0 3 व्होल्ट पाहिजे आहेत तर मी येथे 3 व्होल्ट वापरेन आणि आम्हाला काही मूल्याची VSD0 हवी आहे तर मी असे गृहीत धरतो की ते 4 व्होल्ट आहेत त्यामुळे या सॅच्युरेशन रिजन मध्ये ट्रान्झिस्टर ऑपरेटिंग पॉईंट सेट अप होईल VSD0 4 V आणि VSG0 3 व्होल्ट आणि स्पष्टपणे VSD0 पेक्षा अधिक VSG0 VT आता आपण ऑपरेटिंग पॉईंट अशा प्रकारे सेट केले आहे आणि मला कल्पना करू द्या की कॉमन सोर्स एम्पलीफायर चे स्मॉल सिग्नल पिक्चर असे आहे माझ्याकडे काही इनपुट सोर्स vi आहे आणि फक्त सुरुवातीच्या स्पष्टीकरणासाठी मी असे गृहीत धरतो की सोर्स रेजिस्टन्स RS तर vi हे vGS म्हणून MOS ट्रान्झिस्टरवर लागू होईल आमच्याकडे कंट्रोल्ड सोर्स gm vGS आहे आणि आमच्याकडे लोड रेझिस्टर RL आहे आणि आपल्या आधीच्या अनुभवानुसार जसे आम्हाला माहित आहे की येथे अतिरिक्त रेजिस्टन्स असू शकतो बायसिंगच्या साठी आणि तेथे देखील बायसिंगच्या साठी अतिरिक्त रेजिस्टन्स असू शकतो तर आता हा प्रश्न म्हणजे या ऑपरेटिंग पॉईंट पिक्चरसह सिग्नल पिक्चर कसे जोडावे म्हणूनच आम्ही यातून गेलो आहोत म्हणूनच मी थोडासा वेग घेणार आहे परंतु आपण पुन्हा nMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर द्वारे केले त्याच लॉजिकचे अनुसरण करण्यास सक्षम असावे मी इथे RD सध्या दाखवेल कारण आपण तो वापरणार आहोत तरी ही हा gm vGS आहे आणि हा vGS आहे लक्षात ठेवा RD आपण ड्रेनच्या बाजूने बायसिंग साठी वापरत आहोत आणि RL हा लोड आहे आम्ही कॉमन सोर्स एम्पलीफायर ला एसी कपल करत आहोत आम्ही या सर्व गोष्टी आधीच शिकलो आहोत तर आम्ही त्यांचा वापर करणार आहोत आम्ही त्यांना ओळखत आहोत आम्ही त्यांचा वापर करू तर प्रथम मला ला दाखवू द्या की VSG0 3 व्होल्ट आहे आणि pMOS ट्रान्झिस्टर आणि ड्रेन च्या बाजूला हे बायस आहे तिथे RD असेल आणि मला कल्पना करू द्या की हे 100 KΩ आहे आणि मला सप्लाय व्होल्टेज कनेक्ट करावा लागेल मी तरीही त्यास VDD असे म्हणेल आता आम्हाला माहित आहे की VSG0 3 व्होल्ट MOS ट्रान्झिस्टरचे ड्रेन करंट 200 µA असेल आणि हे 20 व्होल्ट असेल आणि आम्हाला MOS ट्रान्झिस्टर च्या इथे 4 व्होल्ट हवे होते तर आता हे VDD 24 व्होल्ट्स असतील जसे की मला दोन स्वतंत्र DC सोर्स वापरायचे नाहीत आम्हाला काय करावे हे माहित आहे हे सुद्धा उच्च सोर्स VDD मधून व्होल्टेज डिव्हायडर वापरुन तयार केले गेले आहे कारण आपल्याला या सर्व गोष्टी माहित आहेत मी या गोष्टींकडे जलदगतीने जाईन तर मी सप्लाय पर्यंत व्होल्टेज व्होल्टेज डिव्हायडर वापरेन आणि हे सोर्स गेट व्होल्टेज बायस प्रदान करेन हे VSG0 आहे मी याला R2 आणि या R1 म्हणेन नंतर व्होल्टेज V SG काही नाही परंतु VDD R2 R1 R2 आहे कारण हे VSG0 R2 च्या इथे आहे तर आम्ही R2 R1 R2 चे गुणोत्तर बरोबर मूल्यावर समायोजित करू शकतो तर आम्हाला 3 व्होल्ट्स मिळू शकतील जे अगदी सहज आहे उदाहरणार्थ मी R1 ला 21 मेगा ओहम आणि R2 ला 3 MΩ घेईल आणि मला या सर्किटमध्ये 3 व्होल्ट मिळेल ऑपरेटिंग पॉईंट स्थिर आहे आपल्याकडे 4 व्होल्टचा सोर्स ड्रेन व्होल्टेज आहे आणि 3 व्होल्टचा सोर्स गेट व्होल्टेज आहे आणि आम्हाला इनपुट व्होल्टेज ला जोडावे लागेल आणि लोड रेझिस्टन्स देखील जोडावे लागेल आम्ही त्यात इनपुट कसे जोडावे ही नेहमीची AC एसी कपलिंग सामग्री आहे आपल्याकडे vi आहे आणि कपॅसिटर C1 अशाप्रकारे कनेक्ट करा की जर आपण या टप्प्यावर C1 पुरेसा मोठा निवडला तर तुम्हाला क्वीसेंट गेट व्होल्टेजअधिक इनपुट व्होल्टेज मिळेल इनपुट व्होल्टेज त्यात सामील होईल त्याचप्रमाणे लोड रेझिस्टन्स RL जो ग्राउंड रेफरन्स असावा की अशा प्रकारचे एक टर्मिनल आहे त्याला रेझिस्टरच्या ड्रेन त ग्राउंड AC कपल्ड लागेल हा C2 आहे आणि आतापर्यंत मी या सप्लाय व्होल्टेज साठी ग्राउंड दर्शविले नाही nMOS ट्रान्झिस्टर सर्किटच्या बाबतीत आम्ही ऑपरेटिंग पॉईंट पिक्चर असलेल्या MOS ट्रान्झिस्टरचा सोर्स ग्राउंड केला आहे तर आमच्याकडे हे एक ग्राउंड आहे आणि हे शक्य आहे जर याला आपण ग्राउंड असे संबोधले तर हा बिंदू 24 व्होल्ट वर असेल आणि तेथे बरेच सर्किट आहेत जे निगेटिव्ह सप्लाय व्होल्टेजेस सह कार्य करतात परंतु इंटिग्रेटेड सर्किट आणि सामान्यत या MOS सर्किट्सच्या बाबतीत व्होल्टेज सप्लाय च्या निगेटिव्ह बाजूचा ग्राउंड म्हणून वापर करणे सामान्य आहे तर सर्किटबद्दल आपण पॉझिटिव्ह सप्लाय व्होल्टेजने चालविले जात आहे असा विचार करता तर ही बाजू ग्राउंड आहे आणि जेव्हा तुमचा एकच सप्लाय असतो तो नियम नसतो परंतु ही सामान्य गोष्ट असते म्हणून जेव्हा आपल्याकडे एकच सप्लाय असेल तेव्हा आपण या खालच्या रेल चा ग्राउंड आणि वरच्या रेल चा सप्लाय व्होल्टेज असा विचार करू शकता याला अपवाद आहेत कारण काहीवेळा आपल्याकडे एक सर्किट असते ज्यामुळे निगेटिव्ह व्होल्टेज चालू असतो परंतु बहुतेक वेळा हे असे होते आम्ही अद्याप या ग्राउंडला खालची बाजू म्हणतो आणि वरची रेल अद्याप 24 व्होल्टवर असेल आता जोपर्यंत इन्क्रिमेंटल पिक्चरचा प्रश्न आहे आणि हे दोन्ही ग्राऊंड वर आहेत आणि हे RL सर्किटच्या सामान्य संदर्भ चिन्हाशी जोडलेले आहे जे ग्राउंड आहे जे या बाजूला आहे तर ते पूर्ण pMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर आहे माझ्याकडे vi आहे आणि I AC या बिंदूवर कपल करा जो गेट आहे आणि मी लोड ला ड्रेन बरोबर AC कपल्ड केले आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की येथे व्होल्टेज सोर्स गेट व्होल्टेजवर अवलंबून नाही सोर्स गेट व्होल्टेज या दोन बिंदूंमधील व्होल्टेज आहे यामुळे गोंधळून जाऊ नका परंतु अन्यथा गोष्टी समान आहेत याचे स्मॉल सिग्नल पिक्चर अगदी तसेच असेल पुन्हा एकदा मी म्हटल्याप्रमाणे ही बाजू जी ग्राउंड केलेली आहे म्हणजे MOS ट्रान्झिस्टरच्या nMOS केस सोर्स मध्ये सामान्य संदर्भ नोड होती आणि या प्रकरणात सामान्य संदर्भ नोड ड्रेनच्या बाजूकडे आहे कारण आम्ही पॉझिटिव्ह सप्लाय व्होल्टेजसह कार्य करण्यास प्राधान्य दिले आहे हे संदर्भ नोड किंवा ग्राउंड आहे आता जर आपण याचे इन्क्रिमेंटल पिक्चर काढले तर त्याच्याकडे vi असेल आणि मी अजूनही C1 दर्शविन फक्त साधेपणासाठी vi या सोर्सचा अंतर्गत रेजिस्टन्स दर्शविला नाही परंतु प्रत्यक्षात मी ते जोडू शकतो हे समाविष्ट करणे फार कठीण नाही तर माझ्याकडे तिथे Rs असेल याचा अर्थ येथे Rs आहे आणि आतापर्यंत MOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत काहीही बदललेले नाही तर हा बिंदू गेट आहे आणि तो गेट आहे आणि गेटपासून आमच्याकडे R1 ║ R2 ग्राउंडपर्यंत आहे कारण R1 येथे आहे आणि R2 तेथे आहे आणि हा बिंदू देखील इन्क्रिमेंटल ग्राउंड आहे हा R समांतर R2 आहे मग आपल्याकडे gm vGS आहे आठवा की pMOS चे स्मॉल सिग्नल मॉडेल nMOS सारखेच आहे जेव्हा आम्ही ते vGS च्यादृष्टीने लिहितो आणि नंतर आमच्याकडे RD आहे ड्रेन ते ग्राउंड पर्यंत आपल्याकडे C2 आणि RL आहे हे pMOS कॉमन सोर्स एम्पलीफायरचे इन्क्रिमेंटल पिक्चर आहे आणि आपण ते एकतर nMOS कॉमन सोर्स एम्पलीफायरसारखेच पाहू शकता आणि जर pMOS ट्रान्झिस्टरकडे शून्य लॅम्बडा असेल तर त्यात शून्य नॉन आउटपुट कंडक्टन्स असेल आणि त्यास तिथे समाविष्ट केले जाईल नेहमीप्रमाणे हे फक्त RD आणि RLसोबत समांतर दिसते म्हणूनच जेथे लहान सिग्नल पिक्चर किंवा इन्क्रिमेंटल पिक्चर संबंधित आहे pMOS आणि nMOS प्रकरणांमध्ये सर्वकाही अगदी समान आहे ते ऑपरेटिंग पॉईंट आणि इतर काही लार्ज सिग्नल कॅरेक्टरीस्टिक भिन्न आहेत आम्ही ते काय आहोत ते पाहू आता आम्हाला C1 आणि C2 शॉर्ट व्हायला हवी आहे आणि आम्ही हे बर्याच वेळा केले आहे की मी हे खूप पटकन घेईन C1शॉर्ट असण्यासाठी रिएक्टन्स खूप लहान असायला हवा रेसिस्टन्स पेक्षा खूप लहान जो येथे आढळतो सोर्स शून्यपर्यंत कमी केल्याने आपल्याकडे R s आणि हा रेसिस्टन्स आहे तर कॅपेसिटर C1 चा रिएक्टन्स 1 ω C1 ≤ Rs R1 ║ R2 किंवा याचा अर्थ असा की C1 ≥ 1 ω Rs R1 ║ R2 आहे आता आऊटपुट च्या बाजूला नेमकी तीच गोष्ट आहे आणि मी नेहमीप्रमाणे या gds कडे दुर्लक्ष करेन परंतु जर तिथे असेल तर ते फक्त RD बरोबर समांतर दिसेल या कॅपेसिटर C2 चा रिएक्टन्स RD RLच्या बाजूने दिसणार्या रेसिस्टन्स पेक्षा खूपच लहान आहे तर 1 ω C2 ≤ RD RL or C2 ≥ 1 ω RD RL परंतु आम्ही यापूर्वी देखील चर्चा केली की ही परिस्थिती अशी आहे की आपणास खात्री आहे की आउटपुट वरील व्होल्टेज समान आहे जरी आपल्याकडे C2 आहे किंवा तो खरोखरच शॉर्ट सर्किट आहे का हे कंसट्रेन्ट्स याची खात्री करतील पण काही वेळा आपल्याला तसेच आता एखादे अधिक एक कंसट्रेन्ट लागेल खास करून जेव्हा RD चे मूल्य खूप जास्त असेल तर आम्हाला हे व्होल्टेज आणि ते व्होल्टेज समान हवे स्विंगच्या लिमिट वरील चर्चेतून आपल्याला माहित आहे की काय स्विंग मर्यादित करते हे ड्रेन मधील व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज नाही म्हणून जर RD खूप मोठा असेल आपण अशा परिस्थितीत येऊ शकता जिथे व्होल्टेज स्विंग आउटपुट व्होल्टेजपेक्षा मोठा असेल आपल्याकडे असे असल्यास याचा अर्थ असा आहे की ट्रांझिस्टर लहान आउटपुट व्होल्टेज साठी सॅच्युरेशन वर जाईल हे आपल्या मूळ विचारापेक्षा वेगळे आहे म्हणूनच ड्रेन व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज प्रमाणेच हवे आहे आणि त्याकरिता स्थिती अशी असेल 1 ω C2 ≤ किंवा C2 ≥ 1 ω आणि एकदा ही परिस्थिती पूर्ण झाल्यावर कॅपेसिटर शॉर्ट सर्किट्स सारखे वागेल हे आपल्याकडे असलेले पिक्चर आहे आणि आम्ही सहज पाहू शकतो Vo vi हे gm RD ║RL R1 ║R2 Rs R1 ║ R2 असेल आणि आपण R1 ║ R2 Rs निवडले तर संपूर्ण गोष्ट gm RD ║RL होईल तर स्मॉल सिग्नल पिक्चर पाहता काहीही वेगळे नाही मी फक्त त्यातून गेलो आणि हे nMOS कॉमन सोर्स एम्पलीफायर सारखेच आहे आता pMOS आणि nMOS सामग्रीमध्ये खरोखरच काय भिन्न आहे आम्ही पुढील धड्यांमध्ये पाहू